पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आम्ही लो पॉवर डिझाइनच्या विविध टेक्निक वर आपली चर्चा चालू ठेवतो आम्ही काही पद्धती किंवा टेक्निक पाहिल्या आहेत ज्या गेट्सच्या लेव्हलवर किंवा तथाकथित आरटीएल लेव्हलच्या डिझाइनवर वापरल्या जाऊ शकतात आम्ही काही आर्किटेक्चर बघू आणि नंतर वापरत असलेली हाय लेव्हल टेक्निक देखील पहात आहोत तर आम्ही गेल्या दिवसात आपण ज्याबद्दल बोलत आहात त्याबद्दल आम्ही आमची चर्चा चालू ठेवतो आणि डिझाइनमध्ये वीज वापर लो करण्यासाठी आम्ही वापरत असलेल्या किंवा वापरु शकणार्या काही इतर टेक्निकवर नजर टाकतो तर इतर लो पॉवर डिझाइनची टेक्निक तर आम्ही येथे काही आर्किटेक्चर लेव्हलकडे पाहत आहोत आर्किटेक्चर लेव्हल अॅप्रोच पहा म्हणजे आमच्याकडे गेट्स आणि फ्लिप फ्लॉप आहेत त्या डिटेलच्या लेव्हलकडे आपण पहात नाही आहोत आपण थोड्याशा हाय लेव्हल कडे पहात आहोतती रजिस्टर ट्रान्सफर लेव्हलवर असू शकते आमच्याकडे मल्टीप्लायर आहेत अडर्स आहेत आमच्याकडे एक पाइपलाइन आहे आम्ही त्या लेव्हलवर जागतिक लेव्हलवर विचार करीत आहोत आम्ही गेट्सच्या लेव्हल कडे पाहत नाही आहोत म्हणूनच अशा अनेक आर्किटेक्चर लेव्हलचा प्रस्ताव मांडला गेला आहे तर विविध लोक आणि त्यातील काही पद्धती आपण त्यामागील आवश्यक आयडिया स्पष्ट करीत आहोत या पद्धती पुन्हा शक्ती लो करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात त्यातील काही पॅरालेलीसम पाइपलाइनिंग रीटीमिंग आणि काहीतरी असे करतात जे बस सेगमेंटेशन म्हणतात आता आपणास आढळेल की यापैकी बर्याच टेक्निकना त्यांना काही अतिरिक्त हार्डवेअर आवश्यक आहेत तर आपण क्षेत्राच्या दृष्टीने किंवा गेट्स किंवा ट्रान्झिस्टरच्या संख्येनुसार किंमत वाढवित आहात परंतु हे मी आजकाल अगदी स्वीकार्य आहे कारण मी पूर्वीही सांगितले आहे कीपॉवर लो करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कधीकधी पॉवर लो करणे ही प्राथमिक गोष्ट मानली जाते त्यानंतरच इतर वैशिष्ट्ये जसे परफॉर्मन्स आणि बाकी गोष्टी येतील कारण आपण म्हणता की आपण अचानक बाजारात गेला आणि कोणीतरी लॅपटॉप विकत घेत असल्याचे सांगितले आणि एकदा आपण चार्ज केल्यावर ते 15 तासांची बॅटरी टिकून राहू शकेल असे म्हणत असाल तर आपण खूप प्रभावित व्हाल तर इतर वैशिष्ट्ये आपल्यासाठी दुय्यम ठरतील काही काळ तरी कदाचित ठीक असतील तर मग या पद्धती पाहू या मग त्या कोणत्या आहेत पॅरॅलिसम वापरुन पहा हे अतिशय ऍडहोक अप्रोच आहे तर आपण ही आयडिया विविध सोप्या उदाहरणांच्या मदतीने स्पष्ट करू चला आयडिया अगदी सोपी आहे समजा एका प्रोसेसरमध्ये माझ्याकडे गुणाकार आहे तर गुणक स्पष्टपणे 2 संख्याचा गुणाकार करेल आणि मला थ्रूपूट आवश्यक आहे किंवा मला काही वेळा एनच्या क्रमांकामध्ये काही सांगायचे आहे हीच माझी आवश्यकता आहे समजा मी डीएसपी प्रोसेसर तयार करीत आहे जसे समजा रिअल टाइममध्ये येणार्या काही सिग्नलवर काही ऑपरेशन मोजले जाईल इमेज ऑडिओज काही प्रकारचे सिग्नल असतील तर मला माहित आहे की प्रति युनिट वेळेत किंवा एका वेळात टी कार्यकाळात किती गुणाकार ऑपरेशन्स करणे आवश्यक आहे त्यामुळे मला डेलेय माहित आहे तर आता मी अनेक डिझाइन पर्याय शोधू शकतो जसे आपण म्हणू शकतो की मी असे म्हणू शकतो की माझ्याकडे एक गुणाकार आहे जो फास्टर आहे जो अपेक्षित असलेल्या थ्रूपूटला टिकवून ठेवू शकतो तर हा फास्टर गुणक काही फ्रिक्वेनसी चे कार्य करीत आहे चला f किंवा f रेफरन्स म्हणू आता मी असे म्हणतो की हे असे काहीतरी करू या तर गुणक पुन्हा बनवूया कारण आपण आयडिया वाढविण्याबद्दल इतकी काळजी करीत नाही आजकाल आम्ही चिप वर अधिक हार्डवेअर ठेवू शकतो जे दिवसांमध्ये खूप सोपे आहे तर एकाऐवजी 2 मालतीप्लर वापरू आणि आम्ही काय करीत आहोत आम्ही फ्रिक्वेन्सी अर्ध्याने लो करत आहोत यापूर्वी सांगा की आम्ही टाईम डेल्टामध्ये प्रत्येक गुणाकार करीत आहोत आता या प्रत्येक गुणाकार वेळेच्या डेल्टामध्ये 2 ने गुणाकार पार पाडले जातील परंतु 2 गुणक असल्यामुळे एकूण थ्रुपुट अद्याप डेल्टा असेल कारण या काळात डेल्टामध्ये आपण पूर्ण 2 गुणाकार करीत आहात परंतु आपण वारंवारतेस अर्ध्या भागामध्ये लो करत असल्याने पॉवर चा प्रभाव जास्त लक्षणीय असेल तर एकूणच पॉवर नष्ट होईल ही आयडिया आहे म्हणून आम्ही जे काही नमूद केले आहे ते येथे लिहिले आहे मी अर्ध्या ऐवजी नमूद केले आहे फ्रिक्वेन्सी एफ रेफ चालणाऱ्या एका मल्टिप्ल्यार ऐवजी आम्ही असे दोन मल्टिप्ल्यार रिप्लिकेटेड वापरतो आणि ते अर्ध्या क्लॉक च्या फ्रिक्वेन्सी ने चालतात तर एकंदरीत थ्रूपूट नैसर्गिकरित्या सारखाच राहिला आहे आणि तेथे एक मल्टिप्लेसर असेल जो आउटपुट बाजू 2 मल्टिप्ल्यार कडून आळीपाळीने घेईल आणि फ्रिक्वेन्सी एफ रेफ त रिझल्ट देईल तर हे माझे ओरिजनल डिझाइन होते ज्यामुळे आम्हाला 16 बाय 16 मल्टिप्ल्यार 2 नंबर ए आणि बी येत होते रजिस्टरमध्ये लोड करीत होते एफ रेफ च्या फ्रिक्वेन्सी सह ते क्लॉक केले होते तर१ बाय एफ रेफ वेळेत 1 प्रॉडक्ट तयार केले गेले परंतु आता मी म्हणत आहे की आम्ही पुन्हा २ मल्टिप्ल्यारस वापरून रजिस्टर्स त्यांना सेप्रेट करेल आणि ते एका क्लॉकद्वारे दुसऱ्या क्लॉक कडे जातात ज्याची फ्रिक्वेन्सी अर्धा आहे समजा त्यापैकी एक आपण क्लॉक च्या लिडिंग एज कडे लोड करीत आहोत रायजिंग एज आणि दुसरे आपण क्लॉक च्या फॉलिंग एज ला सक्रिय करीत आहोत तर आम्ही प्रत्येक क्लॉक ला 2 सेट डेटा पुरवित आहोत तर त्यातील एक येथे फीडिंग देत होता तर इतर हि येथे फीडिंग देत होते कारण हे 2 मल्टिप्ल्यार आता हळू आहेत डेटा एफ रेफ बाय २ ने येत आहे तर इनपुट डेटा ट्रान्झिशन देखील स्लो रेट ने होत आहेत त्यामुळे येथे ट्रान्झिशनची संख्याही लो होईल म्हणून प्रॉडक्ट्स उत्पन्न होतील तर आउटपुट साइडमध्ये आपण उत्पादने अग्रगण्य लिडिंग एज वर घेणार आहात एक फॉलिंग एज वर यापैकी एक असेल तर अंतिम आउटपुटच्या संदर्भात सर्किटचे आउटपुट समान राहील परंतु वैयक्तिक गुणाकारांच्या संदर्भात तेथे अनेक ट्रान्झिशन आहेत आणि सरासरी पॉवर वापर लो होईल ही बेसिक आयडिया ह्या अँप्रोच मधील आहे दुसर्या कन्सेप्ट मध्ये पाइपलाइन समाविष्ट आहे जे बेसिक कन्सेप्ट विसरले असतील त्यांच्यासाठी मला पाइपलाइनिंगची कन्सेप्ट रेव्हिएव किंवा तिला रिकॅल करू द्या तर मी पाइपलाइनिंग करण्याच्या प्राथमिक कन्सेप्टचे स्पष्टीकरण देत आहे समजा माझ्याकडे काही मोजणी आहेत ज्यात टी वेळ लागेल असे समजा माझ्याकडे इनपुट डेटाचा एक सेट आहे मी त्यांना एक एक करून I1 I2 I3 लागू करतो आणि मला आउटपुट O1 O2 O3 मिळेल तर जर इनपुटची संख्या n असेल तर एकूण वेळ टी गुणिले n होईल आता पाइपलाइनिंग या संकल्पनेत असे म्हटले आहे की मी या कॉम्पुटेशन ची टी अनेक भागात विभागणी केली आहे ह्या वेळेसाठी आपण त्यांचे सर्व समान साइज धरू म्हणजे ते समान वेळ घेतात असे समजू या की k चे अनेक टप्पे आहेत मी T1 T2 T3 Tk मध्ये विभागत आहे आणि अर्थातच पाइपलाइनसाठी आम्हाला या दरम्यान काही रेजिस्टर टप्प्यांची आवश्यकता असेल तर डेटा एका टोकाला जाईल ते असेच याप्रमाणे जातील आता बेसिक आयडिया अशी आहे की जेव्हा हे इनपुट I1 येईल प्रथम I1 टी 1 मध्ये येईल कार्यान्वित होईल परंतु काही वेळाने टी1 समाप्त होईल तर हा आय 1 निकाल टी 2 वर जाईल आता टी 1 आय 2 ने सुरू होऊ शकेल त्यानंतर पुढची पायरी आय 1 टी 3 वर जाईल नंतर आय 2 येथे येईल आणि आय 3 येथे येईल तर अशा प्रकारे आपण ओव्हरलॅप केलेले एक्झिक्यूशन मिळवू शकतो जेव्हा एन मोठे असेल तेव्हा आपल्याला वेग मिळू शकेल जो जवळजवळ के बरोबर समान आहे तर पाइपलाइनिंगद्वारे आपण वेग वाढवू शकतो आपल्याकडे प्रति युनिट वेळ जास्त मोजणे शक्य आहे परंतु येथे आम्ही पॉवर कॅनजुमशन च्या संदर्भात बोलत आहोत चला यासारख्या परिस्थितीची अधिक माहिती करूया आमच्याकडे एक सर्किट ब्लॉक होता जो आमच्या डेडलाइन साठी पुरेसा चांगला होता आम्हाला तो जलद बनवायचा नाही समजा आपण पाईपलाईनमध्ये सामान्यत 2 भाग किंवा के पार्ट बनवले तर आपण ते पाईपलाईनमध्ये बनवले जर आपण त्यास पाईपलाईन बनविली तर ती जास्त फास्टर चालविली जाऊ शकते परंतु फास्टर रन करायची आम्हाला गरज नाही तर आता आपण काय करतो आम्ही पाइपलाइन अगदी ठीक करतो परंतु आपण जास्त हळूवारपणे पाईपलाईन चालवित आहात जसे की माझे सर्व थ्रूपुट मूळसारखेच राहते परंतु माझा सरासरी पॉवर कॉंसुमशन खूपच लो होतो ही बेसिक आयडिया आहे म्हणून आपण येथे असे म्हणत आहोत की आम्ही पाइपलाइनचे टप्पे सोपी बनवित आहोत जसे आपण कॉम्पुटेशन एका सोप्या सब कॉम्पुटेशन मध्ये विभाजित करता आणि या प्रत्येक टप्प्यात आपण एकतर फ्रिक्वेन्सी लो करू शकतो किंवा आम्ही व्होल्टेज लो करू शकतो पॉवर सप्लाय व्होल्टेज

तर पॉवर सप्लाय लो करण्यासाठी पॉवर सप्लाय व्होल्टेज ला लो करणे देखील एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे कारण आपणास आठवते की डायनॅमिक पॉवर हि व्होल्टेजच्या स्क्युअर प्रमाणात आहे तर वेगळ्या पाइपलाइनच्या चरणांद्वारे आपण पॉवर सप्लाय व्होल्टेज लो करू शकता आणि त्यास किंचित हळुवार आणि नक्कीच विजेचा वापर मोठ्या प्रमाणात लो करू शकता तर हे फक्त एक विशिष्ट उदाहरण आहे आपण आत्ताच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष कराल हे एका विशिष्ट प्रकरण अभ्यासासाठी आहे तर मूळ व्होल्टेजच्या बाबतीत व्होल्टेज 1 83 पट लो केले गेले जेव्हा ते 2 समान पार्ट मध्ये विभागले जाईल तर हे असे होते तर तेथे एक मल्टिप्ल्यार होते आम्ही मल्टिप्ल्यार 2 पार्ट मध्ये विभाजित करतो पहिला अर्धा पार्ट आणि दुसरा अर्धा पार्ट 2 टप्प्यातील पाइपलाइनमध्ये करतो आणि आम्ही काय करतो आम्ही त्याच फ्रिक्वेन्सी ने पाईपलाईन चालवितो परंतु सुरुवातीला व्होल्टेज Vref होते आता ती 1 83 ने V ref झाली आहे तर आपण या नवीन पाइपलाइन नवीन डिझाइनसाठी पॉवर वापराची कॉम्पुटेशन केल्यास मूळ पॉवर वापराच्या सुमारे 36 टक्के पॉवर वापर होता कारण हे व्होल्टेजचे स्क्वेअर आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरचे प्रमाण आहे आणि आपण हे व्होल्टेज लो करत आहात ही आवश्यक आयडिया योग्य आहे तर आम्ही एका पाइपलाइनमध्ये कॉम्पुटेशन लहान शुभ कॉम्पुटेशन मध्ये विभाजित करीत आहोत आणि आम्ही या टप्प्यांचा पॉवर सप्लाय व्होल्टेज लो करीत आहोत ते पण एकूण पॉवर सप्लाय लो करून रीटायमिंग ही एक गोष्ट आहे जी आपण यापूर्वी बघितली होती परंतु रीटायमिंग करणे ही आमची पूर्वीची गोष्ट होती आम्ही डिझाइनची कामगिरी सुधारित करण्याविषयी बोललो होतो परंतु आता आम्ही येथे पॉवर डिसिपॅशन कामगिरी सुधारण्यासाठी रिटायमिंगबद्दल बोलत आहोत तर आपण येथे पाईपलाईन डिझाइनसाठी रीटायमिंग होण्याकडे पाहत आहोत तसेच फ्लिप फ्लॉपसह गेट लेव्हलवरील डिझाइनसाठीही रीटायमिंग होऊ द्या काही उदाहरणे आपण पाहू येथे पहा आपण या प्रमाणे पाईपलाईन पहाल तेथे 2 रजिस्टर आहेत 6 नॅनो सेकंद आणि 2 नॅनो सेकंदांच्या डिलेय सह काही एकत्रित सर्किट आहेत एकूण 8 आहेत आणि येथे 4 आहे तर या पाइपलाइनमध्ये क्लॉक ची फ्रिक्वेन्सी टाइम कालावधी कमीत कमी 8 नॅनो सेकंद असावी अर्थातच ह्या रजिस्टरला डिलेय होईल सेटअप करेल आणि त्या सर्व गोष्टी तिथे असतील त्या वेळेस ठेवेल परंतु आपण येथे दर्शविल्यानुसार आपण सी 2 येथे बदलू किंवा हलवू शकत असल्यास आता आपली पाइपलाइन 6 नॅनो सेकंद आणि 6 नॅनो सेकंदात बॅलन्स होईल आता मी काय म्हणतो आहे की येथे आमचे ऑब्जेक्टिव्ह पाईप लाईन ने फास्टर वर्क करणे नाही समजा माझ्याकडे आधीपासूनच असे डिझाइन आहे जे माझ्या वेळेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे चांगले आहे आता आपण म्हणत आहात की आम्ही ते अधिक इफिसिएंट करण्यासाठी आजूबाजूला फिरत आहोत परंतु हे 8 नॅनो सेकंद आमच्यासाठी पुरेसे आहे परंतु आता आपण 6 नॅनो सेकंदात वर्क करू शकता अशी परिस्थिती आहे परंतु आता मी काय करू शकते या ब्लॉक्समध्ये मी पुन्हा पॉवर सप्लाय व्होल्टेज लो करू शकतो जेणेकरून मी हे ब्लॉक थोडेसे हळूवार बनवेल जेणेकरून मी पुन्हा त्या वेळेस 8 नॅनो सेकंद मिळवू शकेन ही मी वापरत असलेली बेसिक आयडिया आहे माझी पाईपलाईन अधिक इफिसिएंट बनविण्यासाठी परंतु माझ्यासाठी पुरेशी वेळ असलेली मूळ वेळेची आवश्यकता रिस्टोअर करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्याचा मी पुन्हा प्रयत्न करीत आहे मी वीजपुरवठा लो करून ब्लॉक्स लो करतो आणि जर मी ते बनवीतो तर माझी पॉवर देखील लो होते हि पण आयडिया आहे म्हणून गेट लेव्हलच्या डिझाइनसाठी मी आणखी एक उदाहरण दर्शवित आहे तर समजा माझ्याकडे असे काही गेट्ससारखे गेट लेव्हल डिझाइन आहे ज्यात काही इनपुट फ्लिप फ्लॉप आणि आउटपुट फ्लिप फ्लॉप आहेत तर त्या दरम्यान तेथे 4 गेट डिलेय करीत आहेत समजा मी काय करतो हे 2 फ्लिप फ्लॉप आहेत म्हणून फ्लिप फ्लॉपवर जा आणि ते येथे ठेवा तर आता डिलेय 2 आणि 2 एकसमान बनतो म्हणून सुरुवातीला क्लॉक सायकल 4 गेट ने डिलेय होते परंतु आता क्लॉक सायकल 2 गेट डिलेय आहे तर पुन्हा त्याच गोष्टी आता क्लॉक वेगवान केले जाऊ शकतात परंतु सप्लाय व्होल्टेज लो करून हे सर्किट अधिक स्लोव्ह केले जाऊ शकतात तर असे अनेक मार्ग आहेत जे आपण करू शकता कारण आपण लक्षात घेतलेला मुद्दा म्हणजे पॉवर डिसिपॅशन विशेषत डायनॅमिक पॉवर डिसिपॅशन हा व्होल्टेजच्या या स्क्युअर शी संबंधित आहे आणि त्या फ्रिक्वेन्सी चे प्रमाण आहे जर आपण फ्रिक्वेन्सी वाढविली परंतु जर तुम्ही व्होल्टेज लो केले तर या घटाचा परिणाम जास्त होईल कारण ते त्या श्रेणीचे प्रमाण आहे तर आयडिया ही आहे की आपण फ्रिक्वेन्सी वाढवित आहात परंतु फ्रिक्वेन्सीमुळे पॉवर वाढण्याची अपेक्षा आहे परंतु त्याच वेळी आपण व्होल्टेज लो कराल व्होल्टेज लो झाल्यामुळे पॉवरचा जास्त परिणाम होईल तर आपले सर्व डायनॅमिक पॉवर डिसिपॅशन लो होईल ही बेसिक आयडिया आहे छान आणि येथे आपण ज्या शेवटच्या पद्धतीबद्दल बोलतो आहोत ते अगदीच इंटरेस्टिंग आहे ही बसच्या बाबतीत आहे आम्ही बस सेगमेंट करण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही बस काय आहे ते पाहतो बर्याच डिझाईन्समध्ये विशेषतः कॉम्प्लेक्स डिझाइन ज्यात प्रोसेसर असते तिथे बरेच फंक्शनल ब्लॉक्स असतात त्यांना आपापसात संवाद साधण्याची इच्छा असते आम्ही बस डिफाईन करतो एक कॉमन शेअर्ड ऑफ लाइन ज्याद्वारे अनेक ब्लॉक आपापसांत संवाद साधू शकतात आता एका सीपीयूमध्ये आपण कदाचित प्रोसेसरमध्ये पहात आहात त्या कदाचित 1 आणि अशा अनेक बसच्या रजिस्टर आणि एएलयू आणि मेमरी दरम्यान असतील आणि त्यामुळे बसेस बर्याच फंक्शनल युनिट्सशी जोडल्या गेल्या आहेत आणि ते कॉम्म्युनिकेट करू शकतात आता या अप्रोच वरून आपण असे म्हणत आहोत की बसकडे पहात आहोत आणि पाहतो की आपण बस सोप्या बसच्या सेटमध्ये पार्टीशन करू शकतो किंवा पार्टीशन करू शकतो की नाही ही बेसिक आयडिया आहे तर जर आपण हे करू शकत असाल तर याला बस सेगमेंटेशन म्हणतात म्हणून येथे आम्ही शक्य तितक्या रेसोर्चे शेरिंग टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मी हे समजावून सांगत आहे यामुळे छोटे स्वीच कॅपेसिटन्स होईल ते फॅन आउट लो झाल्यामुळे होईल मी हे उदाहरण देऊन समजावून सांगतो आपण घेतलेले उदाहरण आम्ही 2 पर्याय शोधतो पहिला पर्याय म्हणतो की आमच्याकडे एकच शेअर बस आहे सिंगल बस जी सर्व मोड्यूल्सला जोडलेली आहे याचा परिणाम मोठ्या बस क्षमतेस होईल कारण प्रत्येक मॉड्यूलसाठी ते ड्रायव्हर आणि रिसीव्हर असतील आणि एकच बस असल्यामुळे बसची लांबी देखील बराच लांब असेल परिणामी मोठ्या पॅरासिटिक कॅपेसिटन्सचा परिणाम होतो दुसरा पर्याय म्हणतो की आपण ही बस 2 लहान बसमध्ये विभागली आहे तर बस कॅपेसिटन्स लो होईल आणि ड्रायव्हर्स आणि रिसीव्हर्सची लो संख्या 1 बस शेअर करेल तर मी या उदाहरणाच्या मदतीने हे समजावून सांगतो की या घटनेची पहिली घटना पाहिली तर तुम्हाला एक बस सापडली आहे जी या सॉलिड लाइनने दर्शविली आहे तेथे बसमध्ये भाग घेणारे 8 मॉड्यूल आहेत तेथे ड्रायव्हर आणि रिसीव्हर्स आहेत सर्व मॉड्यूल्ससह ड्रायव्हर्स आणि बफर पाठविणे आणि प्राप्त करणे समजा जेव्हा हे मॉड्यूल या मॉड्यूलवर काही डेटा पाठवू इच्छित असेल तेव्हा हा ड्रायव्हर सक्रिय होईल आणि हा प्राप्तकर्ता सक्षम होईल तर ही बस सर्व मॉड्यूल्सद्वारे शेअर केली जात आहे आता स्वाभाविकच बसची लांबी जास्त असेल कारण या सर्व 8 मोड्यूल्सना त्यास जोडणे आवश्यक आहे म्हणूनच मी हे असे दर्शविले आहे तरी प्रत्यक्ष लेआउटमध्ये ते एकामागून एक लांब एका ठिकाणी ठेवले जाऊ शकतात लेआउटमध्ये ते ब्लॉक्स एकाच्या खाली ठेवले जाऊ शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण एखाद्या विशिष्ट ब्लॉककडे पहात असाल तर या ड्रायव्हरला असे सांगा की या ड्रायव्हरचे आऊटपुट बरेच बफर चालवित आहे 1 2 3 4 5 6 7 आणि स्वतः 8 तर फॅन आउट 8 योग्य आहे आणि कारण लांब बस आहे तर सी बस सारख्या काहीतरीसह पॅरासिटिक कॅपॅसिटअन्स तर आम्ही अल्टर्नेट डिझाइनमध्ये काय करतो आम्ही म्हणत आहोत की ही बस आम्ही 2 बसमध्ये विभाजित करत आहोत फक्त पहिली 4 जोडणारी पहिली बस दुसरी बस या 4 जोडत आहे अर्थात जेव्हा आवश्यक असेल तेव्हा बसमध्ये कॉम्म्युनिकेशन साधण्याचा एक इंटरफेस आहे तर अर्थातच आम्ही डेटा बस ट्रान्सफर ची आवश्यकता पाहून बसचे पार्टीशन करीत आहोत म्हणून आपण घेत असलेल्या बहुतेक डेटा ट्रान्सफरमध्ये आपण त्यांना एका बसमध्ये बसवू इच्छित आहात बसमधील डेटा ट्रान्सफरची संख्या लो असेल ही आयडिया आहे आता आपण हे करत असल्यास पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक बसचे साइज किंवा लांबी लो होईल कारण ते मॉड्यूलस लो संख्येने जोडले जातील तर वैयक्तिक पॅरासिटिक कॅपॅसिटन्स सी बसपेक्षा खूप लो असेल दुसरे म्हणजे आता प्रत्येक ड्रायव्हर पूर्वी तो 8 भार 8 चे फॅनआऊट चालवत होता आता त्यास 4 चा फॅनआऊट आहे आणि या बस इंटरफेसपेक्षा लो तर पॅरासिटिक कॅपॅसिटन्स लो असेल सी लो असेल म्हणून आपण या प्रकारच्या सोप्या पार्टीशन द्वारे हे पाहू शकता की आम्ही केवळ पॅरासिटिक कॅपॅसिटन्स च लो करू शकत नाही तर लोड कॅपेसिटन्स देखील लो करू शकतो ज्यामुळे आम्ही डायनॅमिक स्विचिंग पॉवर बर्याच प्रमाणात लो करू शकतो पॉवर लो करण्यासाठी हे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे आणि लोकप्रिय टेक्निक पैकी एक आहे आता आम्ही शक्ती लो करण्यासाठी अनेक आर्किटेक्चर लेव्हलची टेक्निकं पाहिली आहेत आमच्या पुढील व्याख्यानात आपण काही अल्गोरिदमिक टेक्निक शोधू अल्गोरिदमिक टेक्निक म्हणजे आम्ही अद्याप आपल्या सर्किटची रचना केलेली नाही अद्याप आपल्याकडे आर्किटेक्चर नाही अद्याप डिझाइन केलेले नाही तर अगदी अल्गोरिदमिक लेव्हल वर किंवा बिहेविअर च्या लेव्हल वर आपण कोणत्या टेक्निक चे अनुसरण करू शकता जेणेकरून शेवटी पॉवर लो होईल असे त्या काही लोकांना असे वाटते आपण आपल्या पुढील व्याख्यानात पहात आहोत आणि त्याचे स्पष्टीकरण देऊ तर आता आपण येथे थांबवू